तर आपण पाहिले या S2 ची किंमत 7397 9 kVA याचा अर्थ 7 अंदाजे 7398kVA आणि ट्रान्सफॉर्मर ची क्षमता 7200kVA म्हणून विद्युत दाब नियमन सुधारण्यासाठी लावलेले कॅपॅसिटर पुरेसे नाहीत म्हणून तुम्हाला अधिक कॅपॅसिटर गरजेचे आहेत आता दुसऱ्या प्रकरणात नवीन ऊर्जा घटक आवश्यक आहे तोcos2 हा शोधला जाऊ शकतोcos2new हे PST या बरोबर आहेP आपल्याला 6941 किलो वॅट आणि ST हा7200 kVA माहिती आहे म्हणून हा 0 964 बरोबर तर नवीन ऊर्जा घटक आता नवीन हवी असलेली प्रतिक्रिया शील ऊर्जा आपण Qnew कशी शोधू शकतो हे प्रत्यक्षात Qnew हे बरोबरPtan2new तर हे 69 P हा 6942tancos 12new बरोबर याचा अर्थ cos2newतुम्हाला 0 964 हा मिळाला तर2new हा cos 10 तुम्ही ही किंमत इथे ठेवा तुम्हालाQnew हा 1910 किलो VAr एवढा मिळेल बरोबर म्हणून आपल्याला माहिती आहे Qnew हाQ QCadd येथे add अधिक म्हणजे जास्तीचा कॅपॅसिटर तो1910 बरोबर आहे Q हा 2556 8 बरोबर आहे म्हणून QCadd अधिक हेQ Qnew याबरोबर आणि हे 2556 8 1910 या बरोबर आहे तर हे 646 7 किलोVAr येत आहे बघा याचा अर्थ जेवढा जास्त VAr गरजेचा आहे आता हे शंट कॅपॅसिटर साठी आर्थिक समर्थन आता मी तुम्हाला हे सांगेल परंतु जेव्हा सगळ्या गोष्टी पूर्ण होतील तेव्हा मी एक आणि अनेक सगळ्या गोष्टी नंतर समजावे परंतु पहिले हे आर्थिक समर्थनप्रथम उत्पादन क्षमता सांगितली जाते याचा अर्थ काय मी नंतर यावर येईल आर्थिक समर्थन क्षमता सुद्धा मी सांगेल वितरण उपकरण केंद्राची क्षमता सोडा नंतर क्रमांक 4 हा वितरण प्रणालीचे फायदे abcdef या 6 गोष्टी तेथे आहेत एक कमी झालेली ऊर्जा म्हणजेI2r कमी होईल विद्युत दाब घट कमी आणि क्रमशः विद्युतदाब नियमन सुधारित करील हे सुद्धा शंट कॅपॅसिटर च्या प्रभावामुळे फिडरची सोडण्याची क्षमता कारण शंट कॅपॅसिटर मुळे फिडर कमी प्रमाणात प्रवाह वाहून नेईल आपण त्यावर येऊ तरीही मी यावर काही समजावले आहे नंतर प्रणालीच्या सुधारणेच्या त्रुटीमुळे आणि किंवा विस्तारामुळे भांडवली खर्च पुढे ढकलणे किंवा काढून टाकले मला वाटते हे वितरण उपकेंद्राची क्षमता सोडल्यामुळे होत असावे आणि आणि जर कॅपॅसिटर लावला तर फिडर ला जास्त भार होणार नाही म्हणूनच आपण चला विस्तार म्हणा किंवा म्हणा की आपली वितरण प्रणाली किंवा सुधारणांमध्ये आपण काही वर्षांनी फरक करू शकतो मग विद्युत दाब सुधारण्या मुळे महसूल वाढतो जर विद्युतदाब मध्ये सुधारणा झाली तर नैसर्गिकरित्या ऊर्जा मापनाचे वाचन अधिक होईल बरोबर कारण ही गोष्ट योग्य आहे आणि आणखी या abcd प्रत्यक्षात हे आहे ज्याला आपण वितरण प्रणाली अंतर्गत फायदे म्हणतो इतर तीन पिढ्यांच्या बाबतीत आणि प्रसारणाच्या बाजूने परंतु जेव्हा मी शेवट पर्यंत पोहोचेल तेव्हा मी हे सर्व घेईन आणि ते कसे योग्य आहे ते मी स्पष्ट करीन आता शंट कॅपॅसिटर चे उदाहरण उदाहरणार्थ आपण समजा सारखीच माहिती घेतली उदाहरणार्थ आपण 4 बस ची माहिती घेतली ही बस1 बस2 बस3 बस 4 विद्युतदाब येथे उपकेंद्र आहे ही स्लॅक बस आहेहा1∠0°V2V3V4 समजा आपण शंट कॅपॅसिटर नोड 3 जोडला आहे तर आपण इथे गणना करण्यासाठी आहोत प्रत्यक्षात IC आवश्यक नाही परंतु तरीही मी दाखवले आहे की QC हे सोडले आहे आणि संबंधित प्रवाह IC आणि हे कॅपॅसिटर चे मूल्य आपण इथे 400 किलोVAr घेतले आहे असे म्हणूया म्हणून आणि हे भार याआधीही दिलेले आहेत हे400j300kVA हे500j400kVA आणि हे600j400kVA हे 400 किलो वॅट300 किलो वॅट500 किलो वॅट400 किलोवॅट600 किलोवॅट आणि 400 किलोवॅट आणि जेव्हा तुम्ही दोन गोष्टी कंसात घेणार त्या kVA होतील आणि हा प्रति बाधा सुद्धा सारखा आहे ते प्रति एकक मध्ये आहे बरोबर Z1 हा 0 7441 ∠30° प्रति एककZ2 हा 1 16° प्रति एकक आणि Z3 हा 1 56° या बरोबर आहे सारखाच कॅपॅसिटर आणि प्रति बाधा असताना आता जर तुम्ही कॅपॅसिटर तिथे जोडला तेथे कॅपॅसिटर ची इंजेक्टींग ऊर्जा तर प्रभावी भार काय असेल तो 500j याचा अर्थ इथे तो 500j0 कारण हे असे आहे जोपर्यंत किलो VAr भागाची भरपाई या शंट कॅपॅसिटर ने घेतली आहे तर तुमच्या समजण्यासाठी मी मी काय केले आहे मी याचीच समतुल्य आकृती बनवली आहे तर या प्रकरणात हे उपकेंद्र पुन्हा सर्व काही सारखेच परंतु इथे हा नोड 3 म्हणजेच कॅपॅसिटर जोडलेला आहे म्हणूनच हे 500j0 कारण याने याची संपूर्ण भरपाई केलेली आहे तर त्या परिस्थितीत आपण पुढे काय करूया आपण भार प्रवाहची पहिली पद्धत वापरूया दुसरी पद्धत मी येथे केलेली नाही परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही दुसरी पद्धत सुद्धा तपासून पहा तर नंतर तुम्ही i2चा प्रवाह मोजा ते विद्युत दाब असेल सपाट विद्युत दाबाची सुरुवात याचा अर्थ सुरुवातीच्या सर्व विद्युत दाबाचे मूल्य 1 घेतलेले आहे ते म्हणजे V2 बरोबर V3 बरोबर V4 बरोबर V1 बरोबर 1∠0° प्रत्येक एकक तर सर्व नोड विद्युत् दाबV2V3V4 हे स्लॅक बस विद्युतदाब असे घेतलेले आहे तर या प्रकरणात i2i3i4सपाट विद्युत दाब ची सुरुवात आपण सुरुवातीला मोजली आहे ती V2 परंतु पूर्वीचे सर्व मूल्य 1∠0° तर हे प्रत्यक्षात तुमचे i2 बरोबर 0 870° प्रत्येक एकक तर हे 0 004 j0 003 प्रत्येक एकक तर या प्रकरणात प्रत्यक्षातi3 प्रत्यक्षातV3 प्रभावी Ql3 तिथे 0 आहे ही समतुल्य आकृती तर Ql3 इथे नाही तर साधारणपणे प्रत्येक युनिट भागिले 500 किलोवॅट भागिले1000 किलोवॅट मध्ये रूपांतरित केले आहे हे MVA बेस द्वारे विभाजित मेगा वॅटअसेल तर 5001051∠0° हे V3किंवा V3 सारखेच आहे कारण कोन हा 0 आहे तर तुम्ही जर गणना केली तर ते फक्त 0 005∠0° बनेल म्हणजे 0 005 या प्रकरणाचे वास्तविक मूल्य आणि i4 हा बरोबर V4 तर तुम्ही याला प्रत्येकी विभाजनाने रूपांतरित करून 1000 ने भागूया तर ते मेगा बनेल नंतर ते MVA द्वारे V4सारखे विभाजित झाले आणि त्याचप्रमाणे तुम्हाला i4 हा बरोबर मिळेल हे आपण याआधी केले आहे जेव्हा तुम्ही भार प्रवाह सोडवीत होतात मी संपूर्ण धड्यामध्ये सारखीच माहिती घेतलेली आहे तर i4 बरोबर म्हणजेच प्रत्येक म्हणजेच i4 पुढे तुम्हाला काय करायचे आहे तुम्ही शाखेच्या प्रवाहाची गणना करा ती I1I2I3 I1 बरोबर i2i3i4 येईल तर I1 बरोबर i2i3i4 तर तुम्ही हे तुमच्या i2 मध्ये अधिक करा हा तुमचा i3 आणि हा तुमचाi4 तर तुम्ही हे अधिक केले तर हे0 015 j 0 007 प्रत्येक एकक बनेल आणि त्याचे परिमाण 0 त्याचप्रमाणे I2 बरोबर i3i4 तर I2 बरोबरi3 आणि i4 तुम्ही याला काय म्हणाल I3 हा 0 005 आणि i4 हा एवढा तर प्रत्यक्षात हा 0 011 j0 004 येतो म्हणजेच I2 बरोबर I3 तर I3 बरोबर i4 कारण हा शेवटचा नोड आहे हा0 69° आहे यानंतर सर्व शाखांच्या प्रवाहाची गणना केलेली आहे ही पहिली पुनरावृत्ती आहे मी कोणताही पुनरावृत्ती चा अंक लिहित नाही जेव्हा दुसरी पुनरावृत्ती तेव्हा मी ते लिहिन पण हे सगळे पहिली पुनरावृत्ती आहे नंतर V2बरोबर V1 I1Z1 V1 ची किंमत ठेवूया नंतर I1 ची आणि नंतर Z1Z1Z2Z3 सर्व प्रत्येक एकक आहेत प्रत्यक्षात V2 हा 1 0 012318∠5° येतो तर तुम्ही हे सर्व गुणले आणि सोडवले V2प्रत्यक्षात 0 001073 येईल तर प्रत्यक्षात 0 V2हा पहिल्या पुनरावृत्तीचा याच बरोबर V3 हा V2 I2Z2 असेल तर V2 हा 0 98773 j0 तर I2 आणि Z2 ठेवूया या सर्व गोष्टी माहिती आहेत तर फक्त सोडवणे तर प्रत्यक्षात सोडवल्यानंतर तुम्हाला V3 बरोबर 0 97083 j0 00171 तर हे परिमाण 0 इथे पहा कॅपॅसिटर मुळे जेव्हा आधी कॅपॅसिटर नव्हता तेव्हा हे सर्व कोन खूप लहान होते परंतु आता ते अग्रगण्य कोण येत आहेत पण जसा तुम्ही कॅपॅसिटर लावणार हे कोन पहा हे बदलले हे मागे पडलेले कोन आता हे जरी लहान असतील तरी हे मागे पडलेले कोन आहेत त्याच प्रमाणे इथे सुद्धा तुम्ही बघाल तर V3 हा 0 1° परंतु तुम्ही हे काय म्हणाल हा तुमचा मागे पडलेला कोन आणि तुम्ही जर V4 ची गणना करायचे म्हणलात V4 बरोबरV3 I3Z3 तर हा V3आहे वजा तुमचा I3 आणि हा तुमचा Z3 तर गुणाकार करून आणि सोडवल्यानंतर तुम्हाला V4 बरोबर 0 956984j0 001014 हे 0 06° सुमारे इथे हा अग्रगण्य कोन आहे परंतु हा लहान आहे पण अग्रगण्य कोन परंतु बाकीचे दोन तुमचे मागे पडलेले कोन येत आहेत तर ही सगळी गणना केल्यावर जे काही मी गणले आहे मी तुम्हाला विनंती करतो तुम्हीया व्याख्यानमाले तुन जा आणि कृपया मी बरोबर आहे की चुकीचा हे शोधून काढा जर गणना करण्यात तुम्हाला काही चूक आढळली तर कृपया मला सांगा तर प्रश्न असा आहे की शेवटचा विद्युतदाब कोन हा प्रत्यक्षात इथे आपण काय म्हणणार पहिल्या पुनरावृत्ती नंतर हा विद्युतदाब कोन सकारात्मक आहे कारण 0 06° परंतु हे दोन तुमचे नकारात्मक आहेत मला म्हणायचे आहे हे मागे पडत आहेत तर या स्पष्टीकरणात मी तुम्हाला काहीतरी सांगतो याचा अर्थ असा नाही की कॅपॅसिटर वर अवलंबून नाही परंतु मी तुम्हाला सांगतो की जो कोणता कॅपॅसिटर तुम्ही जोडणार शंट कॅपॅसिटर त्या बिंदू पासून स्त्रोत पर्यंत त्याच्यावर परिणाम होईल परिणाम होईल म्हणजे घट मध्ये कमतरता येईल फक्त या शाखांसाठी आणि फक्त याच उदाहरणासाठी आणि जो काही विद्युतदाब घट किंवा कमीत कमी प्रवाह हा कॅपॅसिटर शिवाय खेचतो आणि त्या कॅपॅसिटर मुळे त्या शाखेतील प्रवाह कमी होईल परंतु इथे I3 हा जास्त आणि सारखाच राहील कारण हा नोड 3 ला जोडलेला आहे तर या नोड पलीकडे कोणतेही नोड असतील तर त्यांना फरक पडणार नाही काहीतरी थोड्या प्रमाणात कॅपॅसिटर मुळे विद्युत दाबात सुधारणा होईल त्या सुधारणेमुळे विद्युत दाब सुद्धा काही प्रमाणात सुधारेल परंतु तुमची या शाखेच्या इथे ऊर्जा घट कमतरताही फक्त विद्युतदाब सुधारल्यामुळे असेल परंतु ते परिमाण खूप कमी असेल परंतु येथे पहिली गोष्ट अशी प्रवाह कमी होईल कारण जर आपण I2बरोबर Id काय या आकृतीमध्ये पुढच्या आकृतीमध्ये समजा या प्रकरणात जर प्रवाह शाखा 2 बोलूया की Id2 jIq2 आणि हा इंजेक्टींगIC तर तुमचा प्रवाहाचा काल्पनिक घटक किंवा प्रतिक्रिया शील घटक कमी होईल म्हणून विद्युत दाब कमी होईल तर विद्युत दाब अपोआप सुधारेल इथे सुद्धा हा कमी होईल परंतु I1 हा या उदाहरणात यापेक्षा जास्त आहे याचा अर्थ याचा प्रतिक्रिया शीला घटक हा सुद्धा जास्त आहे परंतु जसे येथे IC येतो हा प्रवाहाच्या प्रतिक्रिया शील घटकातून वजा होतो परंतु जो काही उरलेला भाग आहे हा यापेक्षा कितीतरी जास्त आहे कारण हा प्रतिक्रिया शील भाग यापेक्षा जास्त आहे तर घट मध्ये कमतरता सुद्धा येथे आहे परंतु याची तुलना जर तुम्ही सारखीच प्रतिरोधक किंमत घेतलीत तरी याची तुलना केली तर इथे कमतरता जास्त होईल येथे कमतरता कमी होईल जर तुम्ही r सारखाच विचारात घेतला पण तुम्ही हे तुमच्या शाखेच्या प्रतिरोध आणि प्रतिक्रिया शील वर अवलंबून आहे तर तुम्ही काय म्हणाल तो V2V3 आणि V4 आणि हे तुमचे पहिल्या पुनरावृत्ती नंतर तर पुढे जर तुम्ही दुसऱ्या पुनरावृत्ती कडे वळाल तर तर पहिल्या पुनरावृत्ती नंतर हे विद्युतदाब V2 हा जो काही आपल्याला मिळालेला आहे तो दिला आहेV3 दिलेला आहे आणि V4 दिलेला आहे हे दोन मागे पडणारे कोन आहेत कोन अतिशय लहान आणि नगण्य आहेत परंतु हा एक अग्रगण्य कोन आहे तर दुसऱ्या पुनरावृत्ती मध्ये आपण आता बघत आहोत दुसरी पुनरावृत्ती आपल्याला ते काय म्हणाल भारचा प्रवाह i2i3i4 याची गणना करायची आहे तर दुसरी पुनरावृत्ती हा i2 हा आहे भार V2 तरV2 बरोबर 0 62° त्याचा संयुग असेल हा कोन तर तो 0 62° होईल जर तुम्ही सोडवली तर i2 हा 0 49° होईल तर i2 बरोबर 0 00401649 j0 00 30809 तरi3 i3 फक्त आता PL कारण QL की भरपाई झालेली आहे तर हा एक भागिले V3 तर V3 आपल्याला 0 1° मिळेल तर हा संयुग हा 0 1 आणि तुम्ही जर सोडवले तर हा 0 1° बनेल करण तिथे काहीच नाहीये म्हणजे हा कोन 0 कारण तुम्हाला येथे प्रतिक्रिया शील भाग माहिती आहे तर हा कोन 0 तर हा 0 1° होईल आता तुम्ही जर हा भाग सोडवला तर हा नगण्य प्रत्यक्षात हा 0 00000898 कारण या मुळे तर वास्तविक भाग हा वरचढ आहे तर i3 बरोबर 0 प्रत्यक्षात हे तुम्ही दुर्लक्षित करू शकता त्याला काही प्रभाव नाही तरi4 बरोबर V4 तर या प्रकरणात हा i4 याआधीच्या पानावर बघूया i4 बरोबर V4 हा प्रत्यक्षात वजा आहे हा संयुग आहे म्हणजेच तो वजा आहे तर तुम्ही काय म्हणाल ते गणना केली किंवा i4 बरोबर तर तो 0 63° येईल हा जरी चुकून वजा लिहिलेला आहे पण मला वाटते हा कोन बरोबर घेतलेला आहे तर या प्रकरणात हा बरोबर 0 006274 j0 तर याबरोबर तुम्ही काय म्हणाल तुमचा तोI1 बरोबर i2 i3 i4 सगळ्या प्रवाहांची बेरीज बरोबर नंतर तुम्हाला शाखांच्या प्रवाहाची दुसरी पुनरावृत्ती मिळेल ही तुमची दुसरी पुनरावृत्ती बरोबर अशाप्रकारे तुम्हालाI1 मिळेल आणि सोडवल्यानंतर तुम्हाला 0 16° मिळेल तर याच बरोबर I2 बरोबर i3i4 तर हा तुमच्या प्रत्यक्षात i3 साठी नगण्य भाग परंतु तरीही आपण इथे अधिक i4 साठी लिहिलेले आहे जर तुम्ही हे सोडवले तर हे 0 66° मिळेल तसेच I3 बरोबर i4 बरोबर 0 63° तर हे सगळे I1 I2 I3 तर मी तुम्हाला भरभर गणना करायचे सुचवतो या उदाहरण पुरते तरी विद्युत दाब कोन हा प्रत्यक्षात लहान आहे हा विद्युत दाब कोन हे सगळे विद्युत दाब कोन खूप लहान आहेत हा एक हा एक आणि हे सगळे तर तुम्ही हे सगळे कोन जरी नगण्य धरले तर थेट तुम्ही विद्युत दाबाचे परिमाण घेतले तर तुम्हाला उपाय लवकर मिळेल आणि आणि प्रत्यक्ष उपायाच्या जवळचा मिळेल बरोबर तर आता दुसरी पुनरावृत्ती V2 बरोबर V1 I1 Z1 तर V1 हा सगळीकडे 1∠0° ठेवू आणि या सर्व किमती दुसऱ्या मध्ये घालू आणि हा तुमचा Z1 आणि तुम्ही सोडवा जर तुम्ही सोडवले तुम्हाला V2 बरोबर 0 062° येईल याप्रमाणे सगळे प्रत्येक एकक आहेत हे सगळे गणना नुसार आहे जरी तुम्ही पुन्हा पुन्हा लिहिले नसेल परंतु हे सगळे प्रत्येकी एकक आहेत त्याचप्रमाणे V3 बरोबर V2 I2 Z2 तर हे प्रत्यक्षात 0 98735 j0 0010711 वजा आणि आणि ही तुमची Z2 ची किंमत तुम्ही फक्त गुणाकार करा आणि सोडवा तुम्ही जर गुणाकार केलात आणि सोडवले तर V3 हा 0 0015311 मिळेल हा प्रत्यक्षात 0 त्याचप्रमाणे जर तुम्ही V4 ची गणना केली तर तो V3 I 3Z3 येईल आणि ही V3 ची किंमत जर तुम्ही ठेवली आपण येथे ही किंमत ठेवत आहोत V3 वजा तुमचा I 3 गुणिले Z3 तर तुम्ही हे सर्व सोडवले तर हे प्रत्यक्षात 0 078° प्रत्येकी एकक येईल म्हणजेच दुसऱ्या पुनरावृत्ती नंतर हे विद्युत दाबाचे परिमाण हे फक्त जेव्हा तुम्ही घेतलेले कॅपॅसिटर संक्षिप्त करणार म्हणून ही फक्त गणना बघा हे शंट कॅपॅसिटर घेतल्यामुळे दुसऱ्या पुनरावृत्ती नंतरचे तर दुसऱ्या पुनरावृत्ती नंतर V2 हा 0 तिथे हा 0 98578 तर म्हणजे इथे किंचित सुधारणा झाली आहे तर विद्युत दाब मध्ये इथे सुधारणा आहे ती 578 ती 735 बरोबर त्याचप्रमाणे तुम्ही कॅपॅसिटर घेतला नसताना ते 0 96590 होते हे आपण आधी पाहिलेजेव्हा तुम्ही भार प्रवाहाची पहिली पद्धत केली तेव्हाच या निकालावरून दुसऱ्या पुनरावृत्ती नंतर पहिली पद्धत घेतली आहे तर तिथे हा 0 36° इथे हा 0 तर विद्युत दाब सुद्धा सुधारत आहे त्याचप्रमाणे हा 0 95137 परंतु इथे हा 0 95528 इथे सुद्धा यात सुधारणा आहे तर सगळीकडे प्रत्यक्षात विद्युत दाबात सुधारणा झाली आहे आणि प्रत्येक वेळी कॅपॅसिटर मुळे हे होणार नाही परंतु या उदाहरणासाठी हा कोन अग्रगण्य होता इथे मागे पडला आहे इथे अग्रगण्य आहे इथे मागे पडला आहे इथे अग्रगण्य आहे इथेसुद्धा अग्रगण्य आहे परंतु त्याच्या कोन मध्ये काही फरक सुद्धा आहे तर हे तुमचे काय ते तुम्ही म्हणाल दुसऱ्या पुनरावृत्ती नंतरचा विद्युतदाब आता तुम्ही कोणताही शंट कॅपॅसिटर लावला तर आपण अपेक्षा करू की ऊर्जा घट ही कमी होईल तर दुसऱ्या पुनरावृत्ती नंतर मी तुम्हाला सांगेल तुम्ही तिसरी पुनरावृत्ती करा आणि तिसऱ्या पुनरावृत्ती चे उत्पादन बघा तुम्हाला रूपांतरित केल्याने जवळ जवळ उपाय मिळेल तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तिसरी पुनरावृत्ती करून हे तपासून बघा तर मी तुम्हाला हे सांगितले आहे की केंद्रावरची निव्वळ ऊर्जा मी आधीच सांगितले आहे की PS j QS बरोबर V1 I1 V1 बरोबर 1∠0° V1 सुद्धा 1∠0° तरमुळात हा I1 बरोबर म्हणून PS j QS दुसऱ्या पुनरावृत्ती नंतर I1 हा एवढा ही किंमत दुसऱ्या पुनरावृत्ती नंतर आहे तरPS हा वास्तविक भाग म्हणून0 01544 हे प्रत्येक एकक मेगा वॅट तर पाया MVA ने गुणाकार केल्यावर म्हणजेच 100 ने गुणाकार केल्यावर नंतर 1000 ने मी गुणले आहे तर हे सगळे 1544 किलोवॅट येते म्हणून Plossहा उपकेंद्रा वर असलेली उर्जा आहे मी तुम्हाला सांगितले 1544 वजा त्या सगळ्या भार ची बेरीज तर 400 किलोवॅट अधिक 500 किलोवॅट अधिक 600 किलो वॅट हे 2 नोड हे 3 नोड आणि हे 4 नोड तर शेवटी घट ही 44 किलो वॅट तर जेव्हा आपण कॅपॅसिटर नसताना बोलतो ही पद्धत वापरलेली असताना म्हणजेच सुरुवातीचा भार प्रवाह 57 पूर्णांक काहीतरी येत होता परंतु हा इथे 44 येत होता याचा अर्थ शंट कॅपॅसिटर लावल्यामुळे घट कमी होत आहे त्याचप्रमाणे Q घट ही सारखीच जसे तुम्ही शोधलं QS बरोबर प्रत्यक्षात 0 0072539 प्रत्येक एकक तर ते तुम्ही 10 पावर 5 ने गुणले कारण 100 MVA पाया आणि 1000 बरोबर किलोवॅट च्या अटीनुसार कारण तुम्हाला किलोवॅट हवे आहे तर हे 725 39 येईल कारण नोड 2 हा तुमचा प्रतिक्रिया शील भार आहे आणि नोड 4 कारण 3 ची भरपाई झालेली आहे तर हा 300 अधिक 400 700 असेल तर हा 25 39 किलो VAr येतो परंतु मूळचा मला वाटते आपल्याला 26 किंवा 27 मिळाला परंतु इथे हा कमी होतो कारण त्याच वेळी रेषेची प्रतिक्रिया तुम्ही काय म्हणाल प्रतिरोध च्या तुलनेत कमी होते मला म्हणायचे आहे जर तुम्ही r x चे प्रमाण घेतले तर इथे सुद्धा कमी होईल इथे घट सुद्धा कमी होईल म्हणूनच आपण याला काय म्हणाल ते आपण शंट कॅपॅसिटर कमी करणे ज्याला आपण शंट कॅपॅसिटर कमी वापरणे असे म्हणाल त्याचे नुकसान आणि घट कमी होते आणि त्यामुळेच मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितले शंट कॅपॅसिटर वापरल्यामुळे कधीकधी विद्युत दाबाच्या पातळीत सुधारणा होते तर शंट कॅपॅसिटर ची मूलभूत कल्पना मला म्हणायचे आहे की उद्देश हा उर्जा घट कमी करणे आहे हा प्राथमिक उद्देश आहे बरोबर एकदम बरोबर तर दुसरा उद्देश जास्त नाही पण विद्युत दाब पातळीत सुधारणा करणे सुधारणा होते परंतु मालिका कॅपॅसिटर एवढी नाही परंतु हा तुमचा शंट कॅपॅसिटर प्रत्यक्षात उर्जा घट कमी करतो तुम्ही कोणत्याही उपकेंद्रा वर गेलात तर आपण तेथे सर्व 33 kVA किंवा 66 kVA बाजूला असले तरीही तुम्हाला दिसेल वितरण प्रणालीतील वितरणात आपल्याला आढळेल की जगभरातील उपयुक्तता ते कमीत कमी 23 4 शंट कॅपॅसिटर ठेवत आहेत सर्वोत्कृष्ट स्थान शोधण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे फक्त अनियंत्रितपणे आपण कॅपॅसिटर ठेवू शकत नाही त्याऐवजी मिळवण्यापेक्षा तुम्ही अपयशी होणार आणि त्यामध्ये वाढ होईल कारण जर आपण आपल्याच ठेवले तर आपल्याला एक इष्टतम स्थान माहिती नाही तर या वर्गात मी तुम्हाला त्या चांगल्या आणि वाईट गोष्टी शिकवू शकत नाही परंतु या सर्व गोष्टी शेवटी सांगेल की एखादी गोष्ट कोणी कशी करू शकतो जर तुमच्याकडे प्रवाहाच्या वाहण्याचा कार्यक्रम असे तर तुम्ही हे सहज करू शकता तुम्ही कमीत कमी विश्लेषणात्मक पद्धतीने तर हा तो शंट कॅपॅसिटर जिथे तो आहे तिथे घट कमी करणे महत्वपूर्ण आहे तर हे सगळे शंट कॅपॅसिटर बाबतीत तर सारखेच उदाहरण घेऊन फक्त समजण्याच्या हेतूने मी काय करतो त्याचे उदाहरण आता मी मालिका कॅपॅसिटर घेतला आहे आणि त्याचं उदाहरणासाठी मी r1x1r2x2r3x3 लिहिले आहे हे मालिकेच्या प्रकरणात मी मालिका कॅपॅसिटर वितरण रेषेत कुठेतरी जोडला आहे हे दाखवण्यासाठी परंतु सारख्याच Z1Z2Z3 यांच्या किमती वापरल्या आहेतया सर्व गोष्टींमध्ये हेच मापदंड वापरले जाणार आहेत आता मालिका कॅपॅसिटर च्या प्रकरणात प्रत्येकी काय मी मालिका कॅपॅसिटर शाखा 3 ला जोडलेला आहे फक्त इथे याचा अर्थ हे jx3 दिलेले आहे तर हा प्रवाह आहे शाखाI1 हे I2 आणि हे शाखेचा प्रवाह I3 तर प्रश्न असा आहे की हे भार सारखेच आहेत 400j300 500j400 600j400 परंतु येथेसुद्धा शंट कॅपॅसिटर नाही जेव्हा तुम्ही किलो VAr ऐवजी मालिका कॅपॅसिटर घेणार तर तुम्हाला त्याला काय म्हणाल मालिका कॅपॅसिटर ची प्रतिक्रिया लक्षात घ्यायला हवी कारण जर तुम्ही QC3 घेतले तर हे मुळातI2 xC3 जर भार बदलत असेल तर मी Q सुद्धा बदलीन हा विद्युत दाब नियामक सारखा वागेल या प्रकरणात त्यामुळे हा xC हा r1 हा तुमचा माफ करा हा r1x1r2x2r3x3 या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रत्येक एकक घ्या नंतर xC3 सुद्धा तुम्ही प्रत्येक एकक घ्या कारण ही शाखा 3 म्हणून हे घेतले आहे साधी गोष्ट हे सुचवते की जर मी कॅपॅसिटर ठेवला तर या नोड जवळ विद्युत दाबात सुधारणा होईल कारण या शाखे मुळे प्रतिक्रिया कमी होईल कारण हे r3j होईल तर त्या शाखेच्या प्रतिक्रियेमुळे कमी होईल तर V4 विद्युत दाब मध्ये होईल परंतु या बाजूला हा V2 V3 त्याप्रमाणे पडणार नाही कारण इथे जोडलेले आहेत तर पुढे जाण्याआधी मी तुम्हाला सुचवेल जेव्हा तुम्ही ही समस्या घेणार तुम्ही सारखाच कॅपॅसिटर इथे ठेवा जी कोणती कॅपॅसिटर ची किंमत मी घेतली आहे इथे नंतर नोड चा विद्युत दाब उत्तरोत्तर वाढत असेल 34 सर्व विद्युतदाब वाढतील तर हे फक्त तुमच्या समजण्यासाठी मी इथे xC3 घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता की i1 i2मध्ये काहीसा फरक नाही जरी i3 असेल तरीसुद्धा प्रवाहात काहीसा फरक नाही परंतु विद्युत दाबात सुधारणा झालेली आहे परंतु हि खूप लहान प्रणाली आहे तर मी विद्युत दाबात मोठ्या सुधारणेची खात्री देऊ शकत नाही परंतु जर तुम्ही वास्तववादी जाळे घेतले म्हणजे प्रत्यक्षातले तुम्ही त्याला काय म्हणाल अस्तित्वात असलेले जाळे जर तुम्ही घेतले तर तुम्ही हे पडताळू शकता परंतु मला तुम्हाला या वितरण प्रणाली बद्दल सांगू दे की काही कारणास्तव तुमचा मालिका कॅपॅसिटर वापरला नाही परंतु तुम्हाला हे बघावे लागेल तर हे घटक r1x1r2x2r3x3 हे सगळे प्रत्येकी एकक आणि सारखेच मापदंड घेतले काही भार तुमच्या समजण्यासाठी घेतले तर प्रत्येक एकक मी लिहीत आहे PL2 बरोबर 0 004 QL2 बरोबर 0 003 प्रत्येक एकक च्या दृष्टीने तर PL3 बरोबर 0 005 प्रत्येक एकक आणि QL3 बरोबर 004 प्रत्येक एकक आणि PL4 0 006 प्रत्येक एकक आणि QL4 बरोबर 0 004 प्रत्येक एकक आणि उपकेंद्र विद्युत दाब V1 हे 1∠ 0° आणि तुमचे विद्युतदाब काय हा विद्युतदाब V1 हा विद्युतदाब V2 हा विद्युतदाब V3 आणि हा नोड विद्युतदाब V4 तरZ1 सारखीच किंमत 0 7442∠ 30° प्रत्येक एकक हे सगळे प्रत्येक एकक मी लिहिलेले नाही परंतु आम्ही सर्व प्रत्येकी एकक बरोबर लिहिलेले आहे आणि Z3 बरोबर 1 8099j 0 0752 कारण Z3 कमी होईल कारण पूर्वी तो तुमचा x3 बरोबर 0 758 परंतु xc3 आपण आता 0 70 प्रत्येकी एकक घेतला आहे बोलू म्हणून x3 xc3 हा तुमचा 0 052 बनेल तर Z3 कमी झाला पूर्वी तो 1 89 होता आता तो 1 64° धन्यवाद